आपण एक गोष्ट करूयात आपल्याला सिरीज पास एलिमेंट्स प्रकारच्या टर्म मध्ये देखील पूर्णत्व असणे गरजेचे आहे याची आपण ओळख करून घेणार आहोत तर आम्ही सांगितले होते की तिथे सिरीज पास एलिमेंट्स म्हणून nmos करण्याची शक्यता आहे कारण याचे बरेच आकर्षण आहे उदाहरणार्थ MOSFET ट्रांजिस्टर nmos चा RDS हा pmos च्या तुलनेत कमी आहे परंतु हीदेखील नेहमी चांगली कल्पना आहे तर खरोखर Pmos सिरीज पास एलिमेंट्स ची देखील सर्किट डायग्राम काढणे नेहमी चांगली कल्पना आहे तेव्हा आपण ते करूयात आपण ही गोष्ट ठेवूया जेणेकरून आपल्याला समजेल की दोन्ही सर्किट खरोखर कसे कार्य करतात कारण nmos च्या केस मध्ये तुम्हाला तिथे गेट कंट्रोल ची खात्री करून घेण्यासाठी चार्ज पंप ची गरज पडेल कारण गेट व्होल्टेज हे आउटपुट व्होल्टेज पेक्षा जास्त असले पाहिजे तर या चार्ज पंप ची ओळख करून घेण्याचा हा फक्त एक मार्ग आहे हे चार्ज पंप चे सर्किट कसे कार्य करते त्याबद्दल आपण वेगळे पाहुयात परंतु हे आपल्याला nmos च्या केस मध्ये गरजेचे आहे आणि pmos च्या केस मध्ये याबद्दल आपल्याला चिंता नाही कारण गेट होल्टेज कमी करून किंवा गेट होल्टेज वाढवून आपण सिरीज पास एलिमेंट च्या कण्डक्टन्स ची खात्री करून घेऊ शकतो अशी काळजी घेतलेली आहे तेव्हा आपण त्वरित हे सर्किट काढूयात आणि नंतर एक्सप्लेन करूयात जर तुम्ही विचार केला तर LDO च्या या भागाचा अभ्यास देखील पूर्ण होईल तेव्हा या सोबत आपण सुरुवात करूयात तर मी नवीन पेज घेतो आणि पुन्हा आपले ते प्रसिद्ध सर्किट काढतो जिथे आपण pmos एलिमेंट बद्दल बोलत आहोत तर pmos p चॅनल MOSFET तेव्हा आता ड्रेन आउटपुट आहे सोर्स इनपुट आहे आणि गेट कंट्रोल पॉईंट आहे आणि नेहमीप्रमाणे फीडबॅक हा या सेंटर पॉइंट कडुन येत आहे तुमच्याकडे R1 व R2 आहे आणि हे Vref तुम्हाला चांगलेच माहित आहे आणि जर हा आउटपुट कपॅसिटर नसेल तर हे अपूर्ण असेल तसेच जर तुमच्याकडे हा इनपुट कपॅसिटर देखील नसेल तरी सुद्धा हे अपूर्ण आहे तिथे MOSFET मध्ये हे Cout Ci फार महत्त्वाचे आहे कारण मला LDO ची गरज आहे आणि हे कॉम्पोनंट्स खरोखर तुम्हाला स्टॅबिलिटी देतात बरोबर तर हे एक आहे जे तुम्हाला कंट्रोलर ची स्टॅबिलिटी देते आता हे फार सोपे आहे तर आता हे Iload आहे तेव्हा हे आपण आउटपुट ड्रॉप असे म्हणूयात तेव्हा हे काही कारणामुळे आउटपुट ड्रॉप आहे तेव्हा हे I का काय कारण आहे कदाचित व्यापक दृष्टिकोनातून Vout खरोखर ड्रॉप होण्याच्या दोन शक्यता आहे एक म्हणजे लोड करंट Iload वाढत असेल आणि त्यामुळे Vout कमी होत असेल पण मी Vout कमी असे म्हणत आहे कारण लोड करंट वाढत आहे म्हणजेच Iload वर जात आहे आणि हे लोड करंट इनपुट व्होल्टेज कमी झाल्यामुळे वाढत असेल अशा दोन शक्यता इथे आहेत आता तुम्ही इथे कशा प्रकारे काळजी घेणार आहात तर तुम्ही गेट व्होल्टेज कमी किंवा जास्त करुन हे करू शकतात हा गेट आहे तर अशा प्रकारे तुम्ही करणार आहात आता हे Vout या गेट होल्टेज VG ला खाली आणते बरोबर हे Vi म्हणजेच सोर्स पॉईंट च्या तुलनेत कमी होते तेव्हा आपण Pmos सिरीज पास एलिमेंट कंट्रोल म्हणून पाहू शकतो इथे तुमच्याकडे चार्ज पंप आहे किंवा Vbias जे बाहेरून दिलेले आहे आठवून पहा तुमच्याकडे इथे हा पॉईंट आहे जो नक्कीच जोडलेला आहे मी इथे फक्त हे डॉटेड लाईन मध्ये काढलेले आहे तुम्ही गोंधळून जाऊ नका n चॅनल MOSFET च्या केस मध्ये एकतर हे चार्ज पंप असेल किंवा जोडलेले Vbias असेल परंतु p चॅनल मध्ये तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही इथे तुम्ही डायरेक्ट Vi च्या तुलनेत गेट व्होल्टेज कमी केले किंवा वाढवले तर तुम्हाला चांगले नियंत्रण मिळते तेव्हा pmos सर्किट च्या केस मध्ये ही फार छान गोष्ट आहे तुम्ही सोपी सिस्टीम नक्कीच बिल्ड करू शकतात आता एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही LDO निवडणार आहात तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला आढळून येईल तेव्हा इथे प्रत्येक वेळी आपल्याला ही निवडीची समस्या आहे तर मी नवीन शिट घेतो ही काढून टाकतो आणि मी इथे हे निवडण्यासाठी जातो तेव्हा LDO ची निवड ही आपली समस्या आहे आहे तसेच तुम्हाला डेटा शीट पण पहावे लागेल सावकाश पणे आपण फक्त डेटा शीट शोधले आहे नंतर खरोखर तुम्हाला एकच कसे निवडायचे आहे ते माहीत असायला हवे मी एक अतिशय सोपा अंतर्ज्ञानी निकाल काढेल आणि आपण पाहूयात इथे यावरून कथा कशी बिल्ड करायची थोडक्यात हे Iload आहे आपण म्हणूयात काही कारणासाठी तुम्ही हे Iload 0 85 एंपियर घेतले आहे जे इथे आहे बरोबर म्हणजे मला काय म्हणायचे आहे तर हे Iload 0 85 एंपियर घेतले आहे माफ करा हा पॉईंट कुठे आहे हा पॉईंट इथे आहे काही कारणासाठी तुम्ही हे Iload 0 85 एंपियर घेतले आहे तुम्हाला डेटा शीट मध्ये पहावे लागेल आणि नेहमी या लोड करंट साठी ड्रॉप आऊट होल्टेज काय आहे हे शोधावे लागेल तेव्हा हा ड्रॉप आऊट होल्टेज चा एक्सिस आहे आणि हा लोड करंट चा एक्सिस आहे तेव्हा तुम्ही इथे 0 2 0 4 0 6 0 8 असे ठेवू शकतात हे युनिफॉर्म नाही तेव्हा मी हे थोडेसे बाजूला घेतो जेणेकरून हे 0 8 हे 0 4 हे 0 2 हे 0 6 असे दिसेल हे 150 मिली आहे कृपया नोंद करा हे याच्या निम्मेच म्हणजे 75 मिलीव्होल्ट असले पाहिजे आणि हे '0 ' आहे तेव्हा डेटा शीट मध्ये पहा जे नक्कीच तुम्हाला अशा प्रकारचा ग्राफ देते अजून इथे मी कथा पूर्ण केलेली नाही तर तुम्हाला तुमच्या Vout साठी देखील पहावे लागेल तर हे किती Vout ला आहे तुमचे Vout हे 2 5 V ला सेट केले आहे असे आपण म्हणू या पुन्हा हे पुरेसे स्पेसिफिकेशन नाहीत हे कोणत्या जंक्शन टेम्परेचर ला सेट केले आहे तेव्हा हे जास्तीचे पॅरामिटर पाहून देखील तुमची सुटका होणार नाही नक्कीच तुम्हाला हे पाहिले पाहिजे कारण तुम्ही दिलेल्या आउटपुट साठी LDO डिझाईन करत आहात परंतु तुम्हाला या महत्त्वाच्या पॅरामिटर साठी देखील पाहिले पाहिजे आणि हे महत्वाचे का आहे हे या निकालामुळे महत्त्वाचे आहे मी हे पुन्हा काढतो आणि तुम्हाला दाखवतो आपण हे एम्पिअर दुसऱ्या शब्दात लिहूया मी हे Iload ठेवतो आणि फक्त परत काढतो कृपया नोंद करून घ्या हे Iload आहे आणि मी हे ड्रॉप आऊट होल्टेज काढतो बरोबर तेव्हा हे असे टर्न आऊट होत आहे खरेतर मला हे थोडे नीट करता येईल तेव्हा हे असे थोडे जास्त युनिफॉर्म होत आहे हा रिजन 0 8 एम्पिअर आहे असे आपण म्हणू या आता हे 40 डिग्री आहे हे 25 आहे आणि हे 125 आहे तर आता तुम्ही हे नंबर परत ठेवू शकतात तुम्हाला चांगलेच माहीत आहे की मागच्या या निकालावरून हे 150 mV आहे आता तुम्ही पाहू शकतात की हे वर जात आहे म्हणजेच तिथे LDO च्या एक्रॉस जास्त पॉवर डेसिपेशन होत आहे का कारण ड्रॉपआऊट व्होल्टेज वाढत आहे बरोबर त्याला हे जास्त डिफ्फरेन्शियल व्होल्टेज मेंटेन करायचे आहेआणि हे हाय व्होल्टेज पुरेसे कमी करायचे आहे जेणेकरून तुम्ही हे स्पेसिफाईड केलेले लोड करंट अखंडित ड्रॉ करू शकतात असा हा स्पष्ट आणि महत्त्वाचा पॅरामिटर आहे जो तुम्हाला LDO ची निवड करून डिझाईन करण्यासाठी विचारात घेतलाच पाहिजे आता तिथे एक पॅरामिटर आहे जो LDO वर प्रत्येक वेळी पुन्हा परत येईल आणि तो लूप गेन संबंधित असेल तेव्हा हे का महत्वाचे आहे तर आपण पुन्हा तिथे ही सोपी डायग्राम ठेवू परंतु यावेळी आपण हे अॅब्स्ट्रॅक्ट करू तर आपल्याला हे मिळत नाही तुम्हाला माहित आहे की आपल्याला या विशिष्ट गोष्टी वर बऱ्याच गोष्टी सांगायच्या नाहीत तर आपण फार सोपी डायग्राम घेऊयात आणि पुन्हा ही लूप गेन ची गोष्ट एक्सप्लेन करूया लक्षात ठेवा तुमचे एरर ऍम्प्लिफायर आहे हे LDO एरर ऍम्प्लिफायरआहे आणि एरर ऍम्प्लिफायरला नक्कीच गेन आहे तेव्हा हे Vi आहे हे फीडबॅक आहे आणि तुम्हाला माहित आहे हे Vref आहे कृपया Vout चा फॉर्म्युला आठवून पहा आपण पाहूया जर आपण खरोखर आधी प्रमाणे हे खाली आणले तेव्हा आपण मागे जे लिहिले त्यावरून खरोखर आपल्याला हे माहित आहे तर मला हे बाहेर घेऊ द्या आणि पहा जर मला हे आठवले मी हे खाली लिहिले आहे तर मला असे वाटते की आपण हे Vout घेतले पाहिजे आणि हे Vout आपल्याला उपयोगी राहील पुन्हा ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या बेसिक्स ला जाऊया तुम्हाला असे दिसेल की हे आहे यावरून असे स्पष्ट दिसत आहे की एरर ऍम्प्लिफायर नेहमी Vout चे निरीक्षण करून आउटपुट ला मॅच करण्याचा प्रयत्न करतअसते आणि आउटपुट मॅच करून नेहमी Vref व Vout मधील फरक कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करत असते बरोबर हे खऱ्या आउटपुटचे सोपे एक्सप्रेशन आहे हे दुसरे काही नसून दोन रेजीस्टर कडून येणारी गेन टर्म आहे तेव्हा या फीडबॅक पासून परत येऊ तुम्हाला हे Vout चे एक्सप्रेशन माहित आहे आणी नक्कीच हे फीडबॅक चा गेन आहे हा गेन आहे आणि आपल्याला हवा असलेला पॅरामीटर आहे तर इथे प्रश्न असा आहे की आपण एंपलीफायर गेन आणि या सर्वांची चर्चा का करत आहोत मुळात जर Vout जवळच ट्रॅक केला आणि हे फक्त हाय गेन असल्यामुळेच हे शक्य होईल तेव्हा हे सेन्सिटिव्ह होईल आणि हाय गेन मुळे Vout अगदी अचूक सेन्स करणे शक्य होईल तेव्हा ज्या क्षणी LDO ची हाय गेन मिळविण्याची क्षमता कमी होईल त्यावेळी तुमचे LDO रेग्युलेटर सारखे कार्य करणार नाही तेव्हा LDO चा गेन फार गंभीर आहे आणि आता LDO च्या सोबत रीपल रिजेक्ट करण्याची देखील क्षमता असली पाहिजे आणि तिथे टर्म आहे जी पुन्हा डेटा शीट मध्ये पहावी लागेल आणि नक्कीच तो महत्त्वाचा डेटा शीट पॅरामिटर म्हणजेच पॉवर सप्लाय रिजेक्शन रेशो PSRR आहे तेव्हा PSRR दुसरे काही नसून हे आहे आपण नंतर PSRR ची तपशीलवार चर्चा करू परंतु मला हे PSRR जोडले पाहिजे मला या टर्म ची ओळख करून दिली पाहिजे कारण हे एरर एंपलीफायर च्या गेन सोबत संबंधित आहे म्हणजेच मला असे म्हणायचे आहे की हाय लूप गेन तुम्हाला आवश्यक असलेले रेग्युलेशन देते हाय सेन्सिटिव्हिटी च्या हाय लूप गेन मुळे रेग्युलेशन करणे शक्य होते आणि तुम्हाला जिथे लूप गेन कमी होते ती परिस्थितीदेखील पाहिली पाहिजे जिथे लूप गेन कमी होते तिथे काय परिस्थिती असते त्यासाठी ऑपरेशनल अंपलिफायर ची काय क्षमता आहे हे तुम्ही पाहिले पाहिजे किंवा LDO ची रिपल रिजेक्ट करण्याची क्षमता आहे का ते पाहिले पाहिजे तेव्हा आपण एकत्र करूया इथे मी दुसरे चित्र काढतो आणि प्रत्येक गोष्टीचा सारांश घेतो तर शेवटी हे ऍम्प्लिफायर LDO ची क्षमता देते तेव्हा नक्कीच हा PSRR आपल्याला dB मध्ये एक्सप्रेस करावा लागेल हा 70 dB आहे हा 60 dB आहे हा 50 dB आहे हा 40 dB आहे इत्यादी आहे आणि जेवढे खोल आहे तेवढे जास्त चांगले असे तेव्हा तुम्ही म्हणू शकतात की ज्या LDO चा PSRR 70 dB आहे तो इतर LDO म्हणजेच ज्याचा PSRR 50 dB आहे त्याच्या तुलनेत फार चांगला आहे तेव्हा हे स्पष्ट आहे की 70dB चा LDO उत्तम आहे हा एक भाग आहे या सर्वांसाठी याचे रिस्पॉन्स च्या टर्म मध्ये कसे समर्थन केले जाते हे किचकट होते मी इथे एक छान पिक्चर ठेवतो मी ही कथा इथे कंटिन्यू करतो ही फ्रिक्वेन्सी आहे आणि हा PSRR आहे शेवटी हे LDO प्रमाणेच वर्तन करत आहे कृपया याची नोंद करून घ्या हे लॉग पिक्चर आहे कारण मी हे dB मध्ये सांगितले आहे तेव्हा हे असे सर्व बरेच आहे परंतु फक्त थोडे सोपे होण्यासाठी आणि पटकन समजण्यासाठी मी हे अशाप्रकारे ठेवतो हे लोवर फ्रिक्वेन्सी आहे आणि हे हायर फ्रिक्वेन्सी माफ करा हायर फ्रिक्वेन्सी देखील लोवर फ्रिक्वेन्सी आहे परंतु हे दोन पिक्चर्स वेगळे आहेत हे कमी लोड ला आहे आणि हे जास्त लोड ला आहे नंतर तुम्ही हे असे काही काढू शकतात आणि नंतर तुम्ही पुन्हा असे काढू शकतात तेव्हा कृपया याची नोंद घ्या हे लॉग आहे मी हे विस्तृत करू शकत नाही परंतु मला इथे फार महत्वाचा मुद्दा आणायचा आहे हा मुद्दा म्हणजे लूप गेन अवघड भूमिका निभावते कमी लोड म्हणजेच इथे तुम्ही म्हणू शकतात की हे Iload जर हे Iload फक्त 10 मिलीएम्पिअर असेल तर Iload हे 100 मिलीएम्पिअर असतानाच्या तुलनेत तुम्हाला चांगला लूप गेन मिळत असतो अजून एक मुद्दा सांगायचा आहे तो म्हणजे X एक्सिस म्हणजे फ्रिक्वेन्सी लोवर फ्रिक्वेन्सी ला आहे आता तुम्ही LDO ची रिपल रिजेक्ट करण्याची क्षमता पाहू शकतात आणि लोवर फ्रिक्वेन्सी ला आणि कमी लोड ला ही रिपल रिजेक्ट करण्याची क्षमता फारच उत्तम असते परंतु जर लोड करंट वाढले तर मात्र समस्या येते कारण खरोखर LDO चा लूप गेन कमी होतो आणि त्याचा परिणाम म्हणून रीपल फिल्टर करण्याची क्षमता देखील कमी होते आणि या सर्वांचे कारण मी सांगितल्याप्रमाणे खरोखर लूप गेन कमी होतो विशेषतः जेव्हा तुम्ही हायर फ्रिक्वेन्सी ला आणि हायर लोड जातात तेव्हा Iload वाढते म्हणजेच आपले आउटपुट करंट वाढते तेव्हा हे सर्व स्पष्टपणे दाखवते की LDO ला मर्यादित बँडविड्थ आहे खरेतर हे स्पष्ट मार्गदर्शक आहे हे चित्र स्वतःच तुम्हाला सांगते PSRR कमी झालेला आपण पाहू शकतो कारण तुम्ही '0' च्या जवळ जात आहात हे 30 आहे 20 आहे आणि जशी फ्रिक्वेन्सी वाढत जाते आणि लोड करंट देखील जसे वाढत जाते त्याप्रमाणे याचा परफॉर्मन्स कमी होत आहे तसेच याची रिपल फिल्टर आउट करायची क्षमता आणि नॉइज फिल्टर आउट करायची क्षमता देखील कमी होत आहे त्या सर्वांचा अर्थ असा आहे की तुम्ही हाय लूप गेन मेंटेन करू शकत नाही ही समस्या तिथे आहे कारण तुमच्याकडे अमर्यादित बँडविड्थ नाही LDO ची बँडविड्थ मर्यादित आहे म्हणून LDO ची मर्यादित बँडविड्थ या महत्वाच्या पॅरामिटर साठी पहा कारण हे पॉवर सप्लाय रिजेक्शन रेशो किंवा रीपल रिजेक्शन रेशो सोबत देखील जोडलेले आहे तेव्हा सारांश म्हणजे संपूर्ण सिस्टीम मध्ये जर तुम्ही LDO चा परफॉर्मन्स मॅट्रिक्स पाहिला तर कृपया नोंद करा मी पुन्हा तुम्हाला डेटा शीट च्याच दिशेकडे नेत आहे एक महत्त्वाचा पॅरामिटर तुमच्याकडे येत आहे तुम्हाला हा एक्युरॅसी च्या बाबतीत पाहायचा आहे आता हे महत्त्वाचे का आहे हे पाहणे खरोखर का महत्वाचे आहे कारण LDO ते LDO फॅब्रिकेशन प्रोसेस वेगळी आहे आणि त्यामुळे हे येत आहे याला विशिष्ट वेगळेपण आहे त्यामुळे तुमचे फारसे नियंत्रण असणे शक्य नाही तेव्हा हे फॅब्रिकेशन प्रोसेस कडून येत आहे आणि तसेच हे त्याच्या विषमतेमुळे देखील येत आहे तसेच हे तापमानामुळे देखील होत आहे तापमान हा दुसरा महत्वाचा पॅरामीटर आहे आणि म्हणून मुळात हे सर्व सर्किट च्या प्रतिसाद देण्याच्या क्षमतेबद्दल आहे मुळात हे सर्किटच्या बदलत्या तापमानाला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेवर आहे हि दुसरी गोष्ट आहे तर हे दोन महत्त्वाचे पॅरामीटर आहेत मुळात या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तेव्हा तुम्हाला अशा पॅरामीटर साठी पाहायचे आहे जो LDO ची एक्युरॅसी ठळक करतो हे दुसरे महत्वाचे आहे तेव्हा ही एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला टॉलरन्स देखील पाहायचा आहे पुन्हा हे देखील बऱ्याच प्रमाणात फॅब्रिकेशन मधील फ्लक्चुएशन कडून येत आहेत पहा हे फार महत्वाच्या उद्यापर्यंत खाली येत आहे जर तुम्ही पुन्हा मूळ एक्सप्रेशन ला मागे गेलात तर तुम्हाला स्पष्ट दिसेल की ही जागा महत्वाची भूमिका करत आहे हे काय आहे आपण याबद्दल बोललो आहोत हे Vref म्हणजेच बॅण्ड गॅप रेफरन्स व्होल्टेज जर हे फ्लक्चुएट झाले तर Vout देखील फ्लक्चुएट होते मला आशा आहे की तुम्हालाही हे मान्य होईल कारण आपण LDO बद्दल बरीच चर्चा केली आहे की Vout हे Vref वर अवलंबून असते आणि जर हे फ्लक्चुएट झाले तर Vout देखील फ्लक्चुएट होते आणि आपण देखिल दूर जातो तेव्हा याचे सर्व कंट्रोल लूप्स म्हणजेच तुम्ही LDO चा टॉलरन्स देखील पाहिला पाहिजे जो डेटा शीट पॅरामिटर आहे आणि तो देखील तुम्हाला LDO च्या टॉलरन्स बद्दल थोडेफार सांगेल तेव्हा दुसरी गोष्ट आहे कदाचित ज्यासाठी आपल्याला काळजी करावी लागेल असे तिथे दुसरे पॅरामीटर्स देखील आहेत तिथे LDO साठी गेन एरर असे काहीतरी आहे याचा सोपा अर्थ म्हणजे सिस्टिमची फ्लक्चुएशन सेन्सिटिव्हिटी शेवटी हे गेन वरच स्थिर होते म्हणजेच लूप च्या एक्रॉस गेन फारच महत्वाचा आहे इन्फयनाईट लूप गेन LDO अस्तित्वातच नाही त्याबद्दल तुम्ही कधी बोलूच शकत नाही तेव्हा खरेतर याबद्दल मूळ गोष्ट अशी आहे की तिथे जोपर्यंत हे नाही असे मला वाटते तेव्हा गेन काय करण्याचा प्रयत्न करतो तर गेन फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही गेन एडजस्ट करू शकतात जेणेकरून Vref VFB VFB म्हणजेच तुम्हाला मिळालेला फीडबॅक जो तुम्हाला कोणत्याही एरर साठी शक्य नाही आणि जर हे अँप्रॉक्सिमेशन झाले तर त्यासाठी तुम्ही ऍडजेस्ट करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा मला असे वाटते की हे दुसऱ्या प्रकारे ठेवणे बरे राहील मुळात हे VFB या Vref सोबत मॅच होण्याचा प्रयत्न करेल हे आयडियल आहे परंतु वास्तविक हे त्याच्या जवळपास असते म्हणजेच आता तिथे गेन मध्ये एरर आहे आणि खरोखर हे LDO साठी गेन एरर आहे तर आता आपण नंतर जेव्हा सुरुवात करू तेव्हा आपण या सर्वांचा सारांश घेऊ आणि डेटा शीट घेऊन ती उघडून काही पॅरामीटर पाहुयात आणि आपण इतर काही गोष्टी जसे की लाईन रेग्युलेशन LDO ची लाईन रेग्युलेशन साठी क्षमता लोड रेग्युलेशन देखील एक्सप्लेन करू शकतो का ते पाहू आणि नंतर आपण पॉवर सप्लाय रिजेक्शन रिपल रिजेक्शन देखील पाहण्याचा प्रयत्न करू आणि रिस्पॉन्स पहा त्यानंतर काही प्रॅक्टिकल सर्किट पहा जिथे लोकांनी LDO कशा प्रकारे वापरला आहे कदाचित हे सर्व आपल्याला हा फार महत्वाचा सिस्टीम कंपोनंट निवडण्याची परवानगी देईल तेव्हा आता आपण बक कन्वर्टर चे कार्य पाहुयात नक्कीच तुम्ही पाहू शकतात की आपल्याकडे सिरीज पास ट्रांजिस्टर आणि इतर ट्रान्झिस्टर आहे प्रत्येक वेळी सीरीज पास ट्रांजिस्टर स्विच ऑफ आणि इतर ट्रांजिस्टर स्वीच ऑन होत आहेत आणि नंतर तुमचे करंट लोड कडून इंडक्टर कडून लोड कडे सर्क्युलेट्स होत आहे आणि पुन्हा परत येत आहे इथे तुमच्याकडे काय आहे तर नेहमीचा सेटअप आहे तुमच्याकडे करंट इलेक्ट्रॉनिक लोड जो पॉवर सप्लाय च्या टॉप वर ठेवला आहे डाव्या बाजूला इनपुट व्होल्टेज आणि इनपुट करंट तुम्हाला दिसत आहे आणि डाव्या बाजूला पॉवर सप्लाय आहे उजव्या बाजूला आउटपुट व्होल्टेज आणि आऊटपुट करंट तुम्हाला दिसत आहे तुम्ही या प्रयोगातून पाहू शकतात की मुळात आपण पॉवर लॉस समजून घेण्यासाठी हे परफॉर्म करत आहोत नक्कीच इनपुटला किती पॉवर डिलिव्हर केली आहे आणि आउटपुटला किती पॉवर डिलिव्हर होत आहे तुम्हाला फक्त या दोघांमधील फरक शोधायचा आहे आणि खरेतर जर तुम्ही हा प्रयोग केला तर तुम्हाला इफिसिएंन्सी सोबत असलेल्या बऱ्याच गोष्टी समजतील तर आता तुम्ही पाहू शकतात की इथे इनपुट 6 V ला सेट केले आहे आणि करंट इथे आहे तेव्हा आपण आउटपुट साइड कडे जाऊ मला पुन्हा परत येण्याची गरज आहे जे काही इनपुट आहे आउटपुट 3 3 V आहे आणि मला 100 मिली एंपियर करंट ची आवश्यकता आहे मी सांगितले तसे हे करण्यासाठी इतर इनपुट साठी आणि 6 V इनपुट व्होल्टेज साठी मी पुन्हा प्रयत्न करतो आता जेव्हा मी इनपुटला 6 V अप्लाय करतो तेव्हा 3 3 V बक आउटपुट डिलिव्हर करण्यासाठी 125 mA करंट वापरले जाते आणि 200 mA करंट तुम्ही पाहू शकतात की इथे फार कमी फरक आहे तेव्हा तुम्ही आउटपुट पहा हा इलेक्ट्रॉनिक लोड आता बक कन्वर्टर च्या आउटपुटला जोडलेला आहे तर हा प्रयोग इन आऊट लोड करंट च्या 50 mA ते 200 mA एवढ्या रेंज वर कंडक्ट केला होता या क्षणी तुम्हाला तुमच्या स्क्रीन वर काय दिसत आहे तर लोड करंट 500 mA आहे खरेतर हा प्रयोग 1500 mA पर्यंत कंडक्ट होत होता आणि आम्ही तुम्हाला डायरेक्ट तिथे नेत आहोत तर हे 3 3 V चे स्नॅपशॉट आहे आणि आउटपुट लोड करंट 1 5 A ला सेट केले आहे आता तुमच्याकडे रिडींग चा सेट आहे कारण तुम्ही वेगवेगळ्या लोड करंट विरुद्ध केले आहे आता तुम्ही काय करणार आहात तर तुम्ही हे इनपुट होल्टेज 6 V ते 12 V बदलणार आहात आणि पूर्ण प्रयोग पुन्हा करणार आहात नंतर तुम्ही काय कराल तुम्ही इनपुट होल्टेज पुन्हा 18 V करा आणि पूर्ण प्रयोग पुन्हा करा त्यानंतर म्ही इनपुट होल्टेज पुन्हा 24 V करा आणि पूर्ण प्रयोग पुन्हा करा आणि नंतर हा पूर्ण प्रयोग तुम्ही 30 V साठी देखील करणार आहात दुसऱ्या शब्दात वेगवेगळे इनपुट होल्टेज साठी तुम्ही हा प्रयोग लोड करंट घालून कंडक्ट करत आहात आता या स्टेजला काय महत्त्वाचे आहे तर स्विचींग फ्रिक्वेन्सी काय आहे हा प्रयोग 250 KHz या स्विचींग फ्रिक्वेन्सी साठी केला आहे तुम्ही अजून काय करू शकतात तर तुम्ही हा पूर्ण सेट पुन्हा 500 KHz स्विचींग फ्रिक्वेन्सी साठी करा शेवटी तुम्ही एका छान टेबल सोबत शेवट कराल आणि तिथून तुम्ही खरोखर काय घडत आहे हे पाहू शकाल तेव्हा आता तुम्ही पाहू शकतात की आम्ही तुम्हाला 10 V इनपुट साठी दाखवत आहोत आता खरोखर इथे स्टेप आहे हे 12 V इनपुट सेट केले आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे250 KHz फ्रिक्वेन्सी साठी 18 24 30 V ला करू शकतात आणि नंतर पुन्हा तुम्ही हे 500 KHz साठी 6 12 18 20 24 30 केल्यावर तुम्ही इनपुट 50 mA पाहू शकतात आणि नंतर आम्ही स्वीप केले तेव्हा हे सर्व टेबल आहेत तिथे 250 KHz स्विचींग फ्रिक्वेन्सी होती हे 500 KHz आहे आणि नंतर आम्ही मेजरमेंट च्या पूर्ण रेंज साठी हे टेबल जनरेट केले आहेत आणि नंतर तुम्ही हे पॉवर लॉस पाहू शकतात हे 250 KHz साठी आहे आणि तुम्हाला दिसेल की Vi हे 6 ते 30 V आहे कमी करंट साठी पॉवर लॉस 24 मिलीवॅट आहे आणि हे 50 mA करंट साठी 46 ते 47 मिलीवॅट पर्यंत जाते तर खरोखर तुम्ही डायरेक्ट जा आणि खरोखर जसे करंट वाढत जाते तेव्हा खरोखर काय घडते ते देखील पहा तुम्हाला 977 मिलीवॅट आणि 30 V साठी 1481 मिलीवॅट पॉवर लॉस मिळेल स्विचींग फ्रिक्वेन्सी 500 KHz बदलवले आपर तुम्हाला 25 मिलीवॅट ते 46 मिलीवॅट व्हॅल्यू च्या रेंज मध्ये मिळेल जे दुसऱ्या सोबत कॉम्पॅटिबल आहे आणि तसेच जास्त करंट साठी देखील योग्य आहे परंतु मला तुमचे लक्ष या 500 mA साठी च्या विशिष्ट टेबलकडे न्यायचे आहे तुम्ही हे 200 पाहू शकतात हे याच्या तीन पट जास्त म्हणजेच 623 आहे आणि इथे हे 196 आहे आणि हे इथे अंदाजे अडीच पट आहे लक्षात ठेवा हे पुन्हा इफिसिएंसी नंबर आहेत तुम्ही इथे लक्ष केंद्रित करा तुम्हाला दिसे की हे 250 KHz साठी 89 72 अशी इफिसिएंसी आहे आणि अर्थात या करंटसाठी कदाचित ही इफिसिएंसी फारच चांगली आहे आणि या करंट साठी जेव्हा 6 V इनपुट होल्टेज आहे तेव्हा 89 इफिसिएंसी आहे तर हा बराच मोठा नंबर आहे नक्कीच आपण काय सांगत आहोत तर हा टेबल बनवायचा आहे वापरायचा आहे आणि हे मॅट्रिक्स मध्ये शोधायचे आहे की तुम्हाला कुठे जास्तीत जास्त इफिसिएंसी मिळत आहे आणि हे आवश्यक असलेल्या लोड करंट लोड आउटपुट पॉवर सोबत मॅच होत आहे की नाही तसेच हे तुम्हाला इफिशिअंट टर्म मिळविण्यासाठी परवानगी देत आहे की नाही बक कन्वर्टर तुम्हाला अति उत्तम इफिसिएंसी देतो हे का महत्वाचे आहे कारण एनर्जी हार्वेस्टिंग I हे पूर्ण सिस्टीम साठी इनपुट आहे म्हणून जोपर्यंत तुमच्याकडे हाय इफिशिअंट सिस्टीम नाही तोपर्यंत या सिस्टीम कदाचित तुम्हाला चांगले बॅटरी लाईफ देणार नाहीत धन्यवाद